मागील लेक्चर मध्ये आपण रियल टाइम सिस्टीम बद्दलच्या मूलभूत गोष्टी जाणून घेतल्या रियल टाइम म्हणजे काय रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टीम पेक्षा वेगळी कशी असते आणि रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमची सर्वात महत्त्वाची क्षमता म्हणजे कार्यपूर्ती साठी दिलेली वेळ पाळणे एम्बेडेड एप्लीकेशन मोठ्या प्रमाणात वाढतं आहेत आणि रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमचा हा सर्वात मोठा उपयोग आहे नंतर आपण रियल टाइम सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार पाहिले मुख्यत्वे हार्ड सॉफ्ट आणि फर्म रियल टाइम सिस्टीम त्यांची उदाहरणे आणि रिअल टाइम सिस्टीम करू शकणारी वेगवेगळी कामे रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम ची कामे असतात त्यांची आपण मुख्यत्वे तीन प्रकारांमध्ये विभागणी करू शकतो पिरिओडीक अपिरिओडीक आणि स्पोरॅडिक पिरिओडीक कार्य म्हणजे टायमर प्रमाणे चालते उदाहरणार्थ केमिकल प्लांट मधील पॅरामीटर्स नियमितपणे मोजली जातात आणि त्यानुसार कॉम्प्युटर कारवाई करायची की नाही हे ठरवतो आणि जर कारवाई करायची असेल जसे की केमिकल कॉन्सन्ट्रेशन चे तापमान बदलणे आणि ती कारवाई ठराविक वेळात पूर्ण करतो सर्व रियल टाईम एप्लिकेशन्स मध्ये सर्वात जास्त प्रमाण पिरिओडीक प्रकारचे असते म्हणजे बहुतांशी कार्ये ही पिरीओडिक कार्य असतात अपिरिओडीक कार्य सुद्धा असतात अनियमित कार्ये रँडमली येतात आणि ही कार्ये सॉफ्ट रिअल टाईम कार्य असतात उदाहरणार्थ तापमान वाढवा किंवा केमिकल रिएक्शन चा रेट कमी करा अशा ऑपरेटरने दिलेल्या आज्ञा अशा आज्ञा ऑपरेटर कधी देईल ते सांगता येत नाही आणि त्यामुळे त्या रँडम असतात आणि म्हणून त्यांना मिळणारा प्रतिसाद हा सॉफ्ट रिअल टाईम असतो एकदा युजरने कमांड दिली की ती पूर्ण होण्यासाठी काही सेकंद जातात आणि त्यामुळे हार्ड डेडलाईन चा वापर करणे आवश्यक नाही उलटपक्षी कधीकधी स्पोरॅडिक कार्ये पण रँडमली येतात परंतु त्यांच्याबाबतीत मात्र हार्ड डेडलाईनचा वापर केला जातो उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यातील केमिकल प्लांटला आग लागणे अशावेळी संवेदक किंवा सेंसर परिस्थितीनुसार वेगवेगळ्या गोष्टी करतो जसे की अलार्म वाजवणे चालू असलेली क्रिया थांबवणे वॉटर शॉवर चालू करणे इत्यादी जेव्हा अशाप्रकारे आग लागल्याचा अलार्म वाजतो तो अचानक पणे आलेला असतो पण त्यावर होणारी प्रतिक्रिया मात्र विशिष्ट वेळेतच पूर्ण झाली पाहिजे कारण ती अतिशय गंभीर परिस्थिती असते इथे रियल टाईम एप्लिकेशन्स मध्ये जास्तीत जास्त प्रमाण पिरीओडिक कार्यांचे असते काही कार्य मात्र अपिरिओडीक असतात आणि ती साधारणपणे सॉफ्ट रियल टाइम असतात रॅण्डमली येणाऱ्या कार्यांचा आणि अजून एक प्रकार म्हणजे स्पोरॅडिक ही कार्ये रिअल टाइम असतात पण रॅण्डमली येतात आणि त्यांचे प्रमाण पिरीओडिक कार्य पेक्षा फार फार कमी असते अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे एखाद्या कार्याच्या बाबतीतले वेळेबद्दल निकष हे एखाद्या घटनेसंदर्भात असतात एकदा ती घटना घडली की आपली वेळ चालू होते आणि एका विशिष्ट वेळेपूर्वी ठरलेले कार्य घडले पाहिजे ही घटना सिस्टीमने किंवा आजूबाजूच्या कोणीतरी निर्माण केलेली असू शकते आपण या दोन्ही ची उदाहरणे पाहूया एखाद्या विशिष्ट एप्लिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात रिअल टाइम कार्य असतात आणि ती काही घटनांमुळे म्हणजे इव्हेंट मुळे सुरू होतात ह्यापैकी काही घटना अंतर्गत असतात किंवा बाह्य असतात उदाहरणार्थ तापमान संवेदकाने मोजलेले तापमान हे जर जास्त असेल तर कार्य जनरेट होते आणि मग तापमान कमी करणे तसेच वॉटर शॉवर चालू करणे इत्यादी कार्ये आहेत ही गोष्ट बाहेरील घटनेमुळे म्हणजेच तापमान वाढले या घटनेमुळे घडली अंतर्गत घटना म्हणजे मेमरी अपुरी पडणे एखादे कार्य खूप जास्त वेळ घेणे इत्यादी या अंतर्गत घटना आहेत एखादे कार्य घटनेमुळे करावे लागते तेव्हा त्याला ती कार्य रिलीज झाले किंवा जनरेट झाले किंवा अराईव्ह झाले असे म्हणतात रियल टाइम कार्य शेड्युलिंग ची अतिशय प्राथमिक स्तरावर माहिती सांगायची तर शेड्युलर अनेक कार्यांपैकी कोणते कार्य कम्प्युटरला एक्झिक्युट करण्यासाठी पुरवायचे हे ठरवतो कोणते कार्य प्रथम एक्झिक्युट होईल तद्नंतर कुठले होईल इत्यादी कार्य शेड्युलर वर मुख्य जबाबदारी असते की पुढील कार्य कुठचे एक्झिक्युट होईल आणि यापूर्वी यापूर्वी सांगितल्या प्रमाणे सर्व रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कार्य शेड्युलर वर सर्वात महत्वाची जबाबदारी असते आणि त्याच्याच मुळे ऑपरेटिंग सिस्टिम एप्लिकेशन्स ना वेळेबाबत ची लक्ष्य्य पूर्ती करण्यासाठी मदत करू शकते वेगवेगळ्या रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण पहिली गोष्ट पाहू आणि ती म्हणजे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा शेड्युलर आहे प्रत्येक रियल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये शेड्युलर हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो आता आपण काही महत्त्वाच्या संज्ञा पाहू जॉब हे कार्याचे एकक आहे समजा एखादं कॉप्यूटेशन करायच आहे जसं की दिलेल्या लक्ष्य्यापर्यंत पोहोचलो का किंवा फाईल रीड करण्याचे लक्ष्य पूर्ण झाले का डेटा स्टोअर झाला का दुसऱ्या कार्य बरोबर कम्युनिकेशन किंवा संवाद झालं का इत्यादी ही सगळी जॉबची उदाहरणे आहेत आणि ती सर्व कार्य इंस्टन्सेस आहेत तर कार्य म्हणजे सारख्या जॉब चा क्रम उदाहरणार्थ एखाद्या जॉबच काम केमिकल प्लांट मधील तापमानाची धोक्याची पातळी हाताळणे हे असेल तर ज्या ज्या वेळेला तापमान संवेदक म्हणजे टेंपरेचर सेंसर नियमित अंतराने तापमान मोजेल मोजण्या तापमानाची परिमाण ठरवलेल्या पातळीपेक्षा जास्त आहे ही ठरविण्यासाठी कार्य जनरेट होईल आणि परिमाण ठरविलेल्या पातळीपेक्षा जास्त असेल तर त्याप्रमाणे योग्य ती कृती करेल सतत काही मिली सेकंदांमध्ये आपला तापमान संवेदक त्याचे इनपुट इंटरप्टच्या माध्यमातून देईल आणि त्या प्रत्येक वेळी कार्य जनरेट होईल आणि जेव्हा कार्य जनरेट होईल तेव्हा आपण म्हणून की रिलीज झाले इथे दाखविले आहे कार्य रिलीज होण्याची वेळ आणि त्यानंतर थोड्यावेळाने ऑपरेटिंग सिस्टिम ने आपले काम चालू करण्याची वेळ ही आहे एक्झिक्युशन ची सुरुवात हा आहे कार्य रिलीज टाईम आणि हे आहे एक्झिक्युशन सुरू झाल्याचा टाईम आणि थोड्या वेळानंतर ते पूर्ण होईल प्रत्येक रियल टाइम कार्याला लक्ष्य पूर्तीची वेळ जोडलेली असते आणि लक्ष्य्यपूर्ती शून्य वेळापासून मोजणी आणि रिपोर्ट केली तर आपण त्याला ऍबसोल्युट डेडलाईन असे म्हणू आणि जर लक्ष पूर्ती ची वेळ रिलीज टाईम च्या अनुषंगाने असेल तर त्यास रिलेटिव्ह डेडलाईन असे म्हणतात आणि हेच आपण येथे दाखविले आहे रिलेटिव्ह डेडलाईन कार्य रिलीज झाले की चालू होते आणि डेडलाईन च्या वेळेला संपते याउलट ऍबसोल्युट डेडलाईन कार्य ची वेळ शुन्य असताना सुरू होते आपण या इथे स्वीकारलेली संज्ञा अशी आहे की कार्य इंस्टन्स म्हणजे जॉब एखादे कार्य पुन्हा पुन्हा येत असते नियमित कार्य नियमित अंतराने येत असतात आणि एखाद्या घड्याळ्याच्या इंटरप्ट नुसार येतात याउलट अपेरिओडिक कार्य किंवा अपिरिओडीक कार्य आणि स्पोरॅडिक कार्य रँडमली येतात आणि आणि प्रत्येक वेळी किंवा कार्य येते तेव्हा आपण कार्य इंस्टंन्स म्हणजेच जॉब जनरेट झाला किंवा रिलीज झाला असे म्हणतो या पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे डेडलाईन याच्या वेळेची गणना ही जेव्हा शून्य वेळेपासून होते तेव्हा आपण ऍबसोल्युट डेडलाईन ही संज्ञा वापरतो तर जेव्हा वेळेची गणना ही कार्य रिलीज टाईमपासून होते तेव्हा आपण रिलेटिव्ह डेडलाईन ही संज्ञा वापरतो हे आधीही सांगितला आहे परंतु रिलेटिव डेडलाईन आणि ऍबसोल्युट डेडलाईन या अतिशय महत्त्वाच्या संज्ञा आहेत आणि म्हणूनच त्या पुन्हा एकदा दाखवत आहे कार्य रिलीज टाईमपासून ते लक्ष्यपूर्तीची वेळ याला रिलेटिव्ह डेडलाईन म्हणू आणि शून्य वेळेपासून ते लक्ष्यपूर्तीच्या वेळेपर्यंत गणना केली तर ऍबसोल्युट डेडलाईन असे म्हणू आपण आता रिस्पॉन्स टाईम ही अतिशय महत्वाची संज्ञा समजून घेऊया कार्य रिलीज झाल्यापासून ते कार्य संपेपर्यंत च्या कालावधीला रिस्पॉन्स टाईम असे म्हणतात समजा एखाद कार्य टाईम T ह्या वेळेला रिलीज झाले आणि त्याचे एक्झिक्युशन थोड्या वेळानंतर सुरू झाले आणि त्यानंतर थोड्यावेळाने ते पूर्ण झाले कार्य रिलीज झाल्यापासून ते कार्य पूर्ण होईपर्यंत चा कालावधी म्हणजे रिस्पॉन्स टाईम आणि आपण आधी म्हटल्या प्रमाणे नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टिम या सॉफ्ट रियल टाईम कार्य ची हाताळणी करतात यामध्ये कमीत कमी रिस्पॉन्स टाईम कसा असेल हे पाहिले जाते आणि अगदी रिअल टाइम ऍप्लिकेशन्स मध्ये सुद्धा रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम ला जर एखादे कार्य रिअल टाइम कार्य असेल तर ऑपरेटिंग सिस्टीम ला रिस्पॉन्स टाईम कमीत कमी कसा होईल हे बघावे लागते तर हार्ड रियल टाइम आणि स्पोरॅडिक कार्य असेल तर रिस्पॉन्स टाईम कमीत कमी करणे हे आपले ध्येय नसते तर आपले ध्येय वेळेबाबतची लक्ष पूर्ती करणे हे असते हार्ड रियल टाईम च्या बाबतीत जोपर्यंत आपण वेळे बाबत दिलेले लक्ष पाळत आहोत म्हणजे दिलेल्या वेळे मध्ये कार्य पूर्ण होत असेल तर आपले काम झाले आपण हे काम फार लवकर केले तरीही काही विशेष उपयुक्तता नाही काम दिलेल्या वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे कार्य चे वेगवेगळे टप्पे हीअजून एक महत्त्वाची संज्ञा आहे आणि ती कार्य शेड्युलर च्या बाबतीत आपण नेहमी वापरू कोणत्याही रियल टाईम एप्लीकेशन मध्ये अनेक कार्य असतात आणि त्यातील फार मोठ्या संख्येने हीपिरीओडिक असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पिरीओडिक शून्य वेळेपासून सुरू होतात असं नाही अनेक पिरीओडिक कार्य की लगेच चालू न होता थोड्या वेळानंतर सुरू होतात इवेंट किंवा घटना येतच असतात आणि त्यानंतर ही कार्य सुरू होतात पण सुरुवातीला थोडावेळ कार्य नसतात यालाच कार्य चे टप्पे किंवा फेजेस ऑफ द कार्य असे म्हणतात वरील मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण रॉकेटचे उदाहरण घेऊ एकदा रॉकेट उडाले की सुरुवातीला काही वेळ त्याची स्वतःची चालना संपेपर्यंत आपल्याला काही कार्य नसते पण थोड्या वेळानंतर ट्रॅजेक्टरी करेक्शन नावाचे कार्य सुरू होते असे समजूया ट्रॅजेक्टरी करेक्शन कार्य हे रॉकेट उडाल्यानंतर 2000 मिलीसेकंदांनी सुरू होणार आहे या ट्रॅजेक्टरी करेक्शन कार्य चा 2000 मिलीसेकंद हा एक टप्पा आहे एकदा कार्य सुरू झाले की त्याचा पहिला इंस्टन 2000 मिली सेकंदानंतर सुरू होतो आणि नियमितपणे प्रत्येक 50 मिली सेकंदानंतर पुन्हा पुन्हा येतो आणि त्याचा एक्झिक्युशन टाईम आठ मिली सेकंद आहे व त्याचा लक्ष्य पूर्ती टाईम म्हणजेच डेडलाईन 50 मिली सेकंद आहे ट्रॅक करेक्शन कार्य चे थोडक्यात वर्णन असे सांगता येईल रॉकेट उडाल्यानंतर ट्रॅक करेक्शन कार्य ची फेज 2000 मिली सेकंद आहे या 2000 मिली सेकंदांमध्ये आपल्याला ट्रॅक करेक्शन करायचे नाही आणि 2000 सेकंदानंतर पहिले ट्रॅक करेक्शन सुरू होईल आणि नंतर प्रत्येकी 50 मिली सेकंदानंतर होत राहील आणि प्रत्येक ट्रॅक करेक्शन कार्य चा एक्झिक्युट टाईम हा 8 मिली सेकंद असेल आणि या प्रत्येक कार्य ची रिलीज झाल्यानंतरचा लक्ष पूर्तीचा कालावधी 50 मिली सेकंद असेल व्हॅलिड शेडूल आणि फिसिबल शेडूल या आणखी महत्वाच्या अशा संज्ञा आहेत व्हॅलिड शेडूल म्हणजे प्रोसेसर ला कार्य असाइन केले आहे आणि हे कार्य रिलीज झाल्यानंतर शेड्युल केलेले नाही फक्त रिलीज किंवा जनरेट झाल्यानंतर जर कार्य शेड्युल केले तर तो पुढील कार्य एक्झिक्युट करू लागेल पण यामध्ये हे कार्य आपली लक्ष्य पूर्ती वेळेत करत आहे का हे पाहिले जात नाही यामध्ये जर लक्ष्य पूर्ती सुद्धा पाहिली गेली तर आपण त्याला फिसिबल शेडूल असे म्हणू जर एखाद्या व्हॅलिड शेड्युल ने डेडलाईन खात्रीपूर्वक पाळली तर शेड्युलरने तयार केलेल्या अशा शेड्युल ला फिसिबल शेडूल असे म्हणतात आपल्याकडे अजून एक संज्ञा आहे एखाद्या एप्लिकेशनच्या दिलेल्या कार्य साठी किंवा कार्यांसाठी काही शेड्युलर ही सर्व कार्ये त्यांची लक्ष पूर्तीची वेळ पूर्ण करतील याची खात्री देत नाहीत पण जर दुसरा एखादा शेड्युलर या सर्व कार्यांसाठीची लक्ष्य पूर्तीची वेळ पाळत असेल तर त्या शेड्युलरला आपण प्रोफिशिएंट असे म्हणू आपण असे म्हणू की शेड्युलर S1 हा शेड्युलर S2 पेक्षा जास्त प्रोफीशिएंट आहे जेव्हा S2 दिलेली सर्व कार्ये फिसिबली शेडूल करेल आणि S1 पण करू शकेल पण उलटे मात्र सत्य होणार नाही आणि आपण शेड्युलर इक्वली प्रोफिशिएंट आहेत असे म्हणून जेव्हा दिलेली सर्व कार्ये एखाद्या शेड्युलरने फिसिबली शेडूल केली व दुसऱ्यालाही ती करता आली तर आपण त्या शेड्युलरना इक्वली प्रोफिशिएंट असे म्हणू आणि ऑप्टिमल शेड्युलर म्हणजे दुसऱ्या कुठल्याही शेड्युलरने शेड्युल केलेल्या कार्य चा समूहाला शेड्युल करू शकतो शेड्युलिंग पॉइंट अजून एक महत्त्वाची संज्ञा आहे आपण असा विचार करू शकतो की आपण शेड्युलर हे एक सॉफ्टवेअरचा घटक आहे आणि ते एका विशिष्ट वेळेला सुरू होते आणि ठरविते कोणते कार्य आता चालू करायचे अशाप्रकारे एका विशिष्ट वेळेला चालू होते आणि आता पुढील कार्य कोणते सुरू करायचे हे ठरविते अशा विशिष्ट वेळांना शेड्युलिंग पॉइंट असे म्हणतात अर्थातच घड्याळानुसार चालणाऱ्या शेड्युलरमध्ये मध्ये पिरीओडिक टायमर तयार केलेल्या इंटरप्टनुसार शेड्युलिंग पॉइंट तयार होतात आणि ते टाईम लाईन वर सारख्या अंतराने ठेवलेले असतात आणि क्लॉक इंटरप्ट जनरेट करतो आणि क्लॉक इंटरप्ट आला कि शेड्युलर चालू होतो आणि ठरवतो पुढील कोणते कार्य चालू करायचे याउलट घटनेनुसार चालणाऱ्या शेड्युलरमध्ये क्लॉक इंटरप्ट वर चालू होत नाही तर तो एखाद्या विशिष्ट घटनेनुसार चालू होतो आता नावातच असल्याप्रमाणे घटनेनुसार चालणारे शेड्युलर विशिष्ट घटना घडल्यानंतर सुरू होतात आणि अर्थातच ते क्लॉक नुसार सुरू होत नाहीत एखादे कार्य किंवा कार्य जनरेट होते तेव्हा शेड्युलर सुरू होतो आणि बघतो की ही नवीन कार्य लगेच शेड्युल करायचे आहे का आणि जेव्हा कार्य संपते तेव्हा शेड्युलर पुन्हा ऍक्टिव्ह होतो किंवा चालू होतो आणि ठरवतो कि आता पुढील कोणते कार्य शेडूल करायचे घड्याळानुसार चालणारे शेड्युलर फार सोपे असतात परंतु घटने नुसार चालणारे शेड्युलर जरा गुंतागुंतीचे आणि अत्याधुनिक असतात आणि अर्थातच त्यांचे खूप जास्त फायदे आहेत पण घड्याळानुसार चालणारे शेड्युलर स्वस्त ऍप्लिकेशन्स मध्ये वापरले जातात याउलट अत्याधुनिक अशा रियल टाईम एप्लिकेशन्स मध्ये घटनेनुसार चालणारे म्हणजे इव्हेंट ड्रिव्हन शेड्युलर वापरले जातात हे झाले वेगवेगळे अस्तित्वात असलेले शेड्युलर आता आपल्याला रियल टाइम सिस्टिमचे मूलभूत ज्ञान मिळाले आहे जसे कार्य चे गुणधर्म कार्य संदर्भातल्या संज्ञा कार्य चे प्रकार इत्यादी आता आपण प्रथम युनी प्रोसेसर वर कार्य शेड्युलिंग कसे होते ते पाहू कार्य शेड्युलिंग अल्गोरिदम हा 1970 ते 1980 या दशकातील संशोधनाचा मोठा विषय होता खूप मोठ्या प्रमाणावर तेव्हा संशोधन झाले आणि त्यापैकी काही आपण अजूनही वापरतो ह्या त्याकाळी केलेल्या संशोधनानुसार शेड्युलर दोन प्रकार असतात एक म्हणजे घड्याळ नुसार चालणारे आणि दुसरा प्रकार म्हणजे घटनेनुसार चालणारे तर आपल्या लक्षात असेल तर आधीच्या स्लाईड वर दाखविल्याप्रमाणे शेड्युलिंग पॉइंट्स क्लॉक इंटरप्ट मुळे निर्माण झाले असतील तर त्याला क्लॉक किंवा घड्याळा नुसार चालणारे शेड्युलर म्हणतात इथे टायमरच्या अनुषंगाने नियमित अंतराने शेड्युलर ऍक्टिव्ह होतो म्हणजे चालू होतो ही फार सोपे असतात याउलट इव्हेंट किंवा घटनेनुसार चालणारे शेड्युलर असतात त्यांचे शेड्युलिंग पॉइंट्स एखाद्या विशिष्ट घटनेमुळे निर्माण होतात आणि ह्यात दोन महत्त्वाचे इव्हेंट किंवा घटना असतात आणि त्या म्हणजे एखादे कार्य चालू होण्याची घटना आणि एखादी कार्य संपण्याची घटना हे होत खाली आहेत विविध प्रकारचे शेड्युलर एक आहे त्यांना एंडलेस लूप असते हा एक अतिशय सोपा ऑपरेटिंग सिस्टिम विरहित प्रोग्रॅम असतो इथे कोणतेही कार्य नसतात तो फक्त काही गोष्टी तपासतो आणि त्याप्रमाणे निर्णय घेतो अशाप्रकारे आपण ऑपरेटिंग सिस्टिम शिवाय सोपा सायकलिक एक्झिक्युटर वापरतो इथे फक्त एकच फ्रिक्वेन्सी वापरली जाते आणि त्या फ्रिक्वेन्सी ला कार्य एक्झिक्युट होतात प्रत्येक क्लॉक इंटरप्टला कार्य एक्झिक्युशन साठी घेतले जाते आणि सिस्टिम पुढील इंटरप्ट येईपर्यंत थांबते मल्टी रेट सायक्लीक एक्झिक्यूटिव्हमध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वापरतात वेगवेगळे कार्य वेगवेगळ्या वेळी येतात मल्टी रेट सायक्लीक एक्झिक्यूटिव्ह हे सर्व कशाप्रकारे हाताळतो आणि या वेगवेगळ्या कार्य ची वेळेबाबत ची लक्ष पूर्ती गाठण्यासाठी कशी मदत करतो हे आपण पाहू हे बऱ्यापैकी सोप्या एप्लीकेशन मध्ये वापरले जातात याउलट अत्याधुनिक एप्लीकेशन मध्ये प्रायोरिटी बेस्ड प्रिम्पटीव्ह शेड्युलर वापरतात ते इव्हेंट ड्रिव्हन शेड्युलर असतात आपण बरीचशी चर्चा प्रायोरिटी बेस्ड प्रिम्पटीव्ह शेड्युलर वर करणार आहोत पण पुढील लेक्चरमध्ये आपण सायक्लीक शेड्युलरवर बोलू धन्यवाद